पहा यापैकी कोणत्याही प्रोटोकॉलच्या विस्तृत तपशिलामध्ये जाण्यापूर्वी आपल्याला त्याची पार्श्वभूमी माहिती पाहिजे या इंटरनेटच्या जगात आपल्याकडे अनेक प्रोटोकॉल असताना आणखी हे प्रॉटोकॉलका हवे आहेत आपल्याकडे एचटीटीपीजो एप्लिकेशन प्रोटोकॉल आहे तो अतिशय लोकप्रिय प्रोटोकॉल आहे जो आपण सर्व वापरत आहोत मूलत ब्राउझर एचटीटीपी क्लाईण्ट आहेत आणि म्हणूनच एफटीपी हा बल्क फाइलमोमेंट्स बल्क फाइल ट्रान्सफरसाठी वापरतात आधीच हा प्रोटोकॉल अस्तित्वात आहे एफटीपीची सुरक्षित आवृत्ती एसएफटीपी आहे जी आणखी एक प्रोटोकॉल आहे तर असे बरेच प्रोटोकॉल आहेत कदाचित तुम्हाला हा प्रश्न पडला असेल कि उपलब्ध असलेल्या प्रोटोकॉलचा अवलंब न करता नवीन प्रोटोकॉल का तयार करावे सर्वप्रथम आपण हा भाग समजून घेऊ दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला आयओटी वर्ल्डमध्ये हे प्रोटोकॉल का आवश्यक आहेत ते दिवस गेले जेव्हा मानवी क्रियामुळे किंवा मानवी ट्रिगर घटनांनी इंटरनेटवर ट्रॅफिक निर्माण केली जात होती ती यंत्रं गेली जे बरेच ट्रॅफिक निर्माण करत होती ते मशिन्स गेले जे ट्रॅफिक निर्माण करत होते आता असे मशिन्स आले आहेत जे ट्रॅफिकचा पुरेपूर वापर करतात तर डेटा सोर्स आणि डेटा सिंक ही येथे मूलत मशीन्स आहेत म्हणून विद्यमान प्रोटोकॉलने योग्यरित्या डेटा बिंदू अ ते बिंदू ब पर्यंत खात्रीने सुरक्षितपणे हस्तांतरित करण्यासाठी योग्य नाहीत बऱ्याच वेळा लूपमध्ये मनुष्य नसणे चांगले असते मी नुकताच एक लेख वाचला आहे मला खात्री आहे की तुम्हीसुद्धा वर्तमानपत्रात व्हॉइस बेस्ड कमांड सिस्टम बाबत वाचले असेल आणि आपण पाहिले ही असेल उदाहरणार्थ अॅपलमधे असलेली सिरी अगदी लोकप्रिय आहे मग आपल्याकडे अॅमेझॉनची उत्पादने आहेत ज्यात अॅमेझॉन इको आहे जे अॅमेझॉनकडून आहे समजा असे अनेक विक्रेते आहेत जे आपल्याला अशा प्रकारचा डिव्हाइस देऊ शकतात ज्याच्याशी तुम्ही बोलू शकता आणि तो डिव्हाइस तुम्हाला हवी असलेली माहिती शोधून देऊ शकतो कदाचित तो तुम्हाला स्वयंपाकाच्या पाककृतीबद्दल सांगू शकेल की नाही वगैरे वगैरे म्हणून बऱ्याच छान गोष्टी त्या मूलभूतपणे करतात प्रत्येक गोष्ट व्हॉईस रिकग्निशन स्पीच आणि त्या सर्वांच्या आसपास असते तर त्या क्षेत्रात बरीच आयओटी उत्पादने उपलब्ध आहेत अशा डिव्हाइसेसच्या बाबतीत आणखी एक गोष्ट अशी आहे कि या मध्ये खूप लर्निंग मेकॅनीज्म वापरले जाते आणि हे अगदी हुशार यंत्र आहे कारण भिन्न भिन्न आवाज ओळखून यामधील फरक ओळखण्यास आणि कमांड घेण्यास सक्षम आहे डिव्हाइस मालकाद्वारे दिलेल्या कमांड प्रमाणे हे कार्य करते स्लाइड वेळ पहा 0329 हे सर्व चांगले आहे परंतु आपल्याला हे देखील माहित आहे की अॅमेझॉन इको प्रशिक्षित आहे त्यामुळे तो थोडा बाजूला ठेवूया इको हे एक असे डिव्हाइस अॅमेझॉन प्रतिध्वनी आहे त्यानंतर आपल्याकडे सिरी आहे जी प्रत्यक्षात बऱ्याच फोन उत्पादनांमध्ये समाकलित आहे परंतु तेथे एक स्वतंत्र डिव्हाइस वगैरे देखील असेल तर बरेच नवीन येणारे इतर डिव्हाईसेस मूलत व्हॉईस रेकग्निशन व्हॉईस वर आधारित कमांडवर कार्य करणारे असतील तुम्हाला आठवत का कि मी तुम्हाला एक प्रॉपर रेकग्निशन कमांड बद्दल बोललो होतो जो रेकग्नेशनसाठी असणारा अल्गोरिदम ज्याला मी डायनॅमिक टाइम वॉर्पिंग अल्गोरिदम असे मी बोललो होतो जेव्हा आम्ही व्हायब्रेशन एनर्जी हार्वेस्टिंग विषयी चर्चा करीत होतो तेव्हा मी नमूद केले की डीटीडब्ल्यू ही एक छान वापरात येणारी अल्गोरिदम आहे या उत्पादनांबद्दल एक छान गोष्ट ही आहे की ती कधीकधी जारी केलेल्या आदेशासह फरक करण्यास सक्षम नसतात समजा आपण एखाद्या माणसाने बोलता बोलता एखादी कमांड दिली असेल किंवा टेलिव्हिजनमधून आलेला संवाद जर एखाद्या कमांड सारखा असेल तर हा प्रॉडक्ट या मधला फरक ओळखू शकत नाही तर खरी समस्या ही आहे कि समजा जर आपण टेलिव्हिजनवर मालिका पाहत असू आणि त्यावेळी टेलिव्हिजन मधून असा आवाज आला कि जर पोलीस येथे आल्यावर काय होईल त्यावेळी इको 9 1 1 क्रमांकावर कॉल करणे आवश्यक आहे असा संदेश जातो डिव्हाईसला हे माहीत नसते की प्रत्यक्षात टेलिव्हिजनवरील मालिकेतून हा आवाज येत आहे आणि प्रत्यक्षात ते पोलिसांना कॉल करते हे खरोखर असे निष्पन्न झाले आहे की बऱ्याच वेळा अशा प्रकारच्या डिव्हाइस मुळे आपल्याला अशा प्रकारच्या चुकीच्या समस्या येऊ शकतात कारण त्या दृष्टीने ते थोडेसे डम आहेत तर अलीकडेच एक घटना अशी घडली कि एका घरात भांडण चालू होते त्यानंतर भांडण्याच्यावेळी असा आवाज डिव्हाइस ला ऐकू गेला कि पोलिसांना बोलवा आणि असेच काहीतरी त्यानंतर तेथील लोकांच्या लक्षात हि गोष्ट आली आणि त्यामुळे घरातील होणारे भांडण टाळले गेले तर अशा चांगल्या गोष्टी देखील घडू शकतात तर आपण अशा डिव्हाइसचा हा दोष म्हणायचं की आपण त्यास वैशिष्ट्य असे म्हणायचं कारण दोन्ही गोष्टीमध्ये असलेली हि छोटीसी सीमारेषा आहे जर ते आपल्या अनुकूल कार्य करत असेल तर साहजिकच हे एक छान वैशिष्ट्य आहे तरीही हे सर्व स्पष्टपणे सूचित करते की मशीन प्रत्यक्षात बुद्धिमत्ता असल्याचे समजून घेणारा डेटा गोळा करीत होती आणि आपल्याला बाहेर मदत आणि समर्थन करत होती तेथे प्रत्यक्षात एक ग्राहक देखील होते जे कदाचित एक मशीन होते ज्याने पोलिसांना इशारा दिला आणि जो त्यांना परत कॉल करण्यास सांगत होता तर मशीनला खरोखर डेटा प्राप्त होतो मशीनद्वारे डेटा प्रसारित केला जातो तर आयओटीच्या जगात प्रोटोकॉल ही आपली सर्वात महत्त्वाची आवश्यकता आहे म्हणूनच या प्रोटोकॉल पैकी एखाद्याचा तपशील जाणून घेण्यापूर्वी या आयओटी सिस्टमसाठी प्रोटोकॉलमध्ये मूलभूत आवश्यक गोष्टी काय आहेत याची तुम्हाला योग्यरित्या माहित असणे आवश्यक आहे मी एक एक करून प्रोटोकॉलची नावे लिहितो आणि मला वाटते की ही एक संपूर्ण यादी नाही परंतु आम्ही कोणताही प्रोटोकॉल चर्चेत येण्यापूर्वी आपल्याला उत्तेजन देण्यासाठी हे करतो कारण प्रोटोकॉल एक मानक आहे ज्यामुळे आपण मानक फार चांगले समजत आहोत हे आरएफसी कदाचित जे आपण पूर्णपणे वाचले आहे ते आरएफसीचे नंतरचे साम्य समजून घेईल आणि मग आपण आरएफसीची अंमलबजावणी कराल आणि तुम्हाला योग्य ठिकाणी एक प्रोटोकॉल मिळेल अर्थात प्रोटोकॉलची रचना करणे हा एक भाग आहे परंतु नंतर प्रोटोकॉलच्या प्रोटोकॉल कॉन्फरमन्सची चाचणी करणे ही आणखी एक गोष्ट आहे जे या प्रोटोकॉलच्या कार्यपद्धतीची अचूकता सुनिश्चित करण्यासाठी बग्स शोधून काढण्यासाठी मूलभूत प्रोटोकॉल कठोर करणे आवश्यक आहे सर्व अपेक्षित ऑपरेशन प्रत्यक्षात घडत आहे याची खात्री करण्यासाठी म्हणजेच आपल्या अनुरूप ऑपरेशन घडते कि नाही हे पाहण्यासाठी मग प्रोटोकॉलमधील असुरक्षा पाहता प्रोटोकॉलमधील त्रुटी कोठे आहेत याची आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे कि कुठे काही फसगत तर होत नाही ना कारण जेव्हा आपण आयओटीबद्दल बोलू तेंव्हा हा सुरक्षेचा प्रश्न येतो म्हणूनच प्रोटोकॉलमध्ये असुरक्षितता आणि फसवणूक तर होत नाही ना याची सर्व काही आपल्याला माहित असणे आवश्यक आहे म्हणूनच आपल्याला काही चाचण्या घ्याव्या लागतील उदाहरणार्थ अनेक चाचणी प्रकरणे फेझिंग करून विशिष्ट शोषण किंवा गंभीर शोषण ज्यामुळे आपल्याला प्रोटोकॉल स्टॅकमध्ये येणारी त्रुटी माहित होईल आपल्याला हे सर्व करावे लागेल मी आणखी एक सांगेन की आयओटी जगातील हि आणखी एक मोठी ऍक्टिव्हिटी आहे आपण आता फार वेळ वाया न घालवता प्रात्यक्षिकाद्वारे हा प्रोटोकॉल समजून घेऊ तसेच हा प्रोटोकॉल तुम्ही कशाप्रकारे वापरू शकता आणि हा प्रोटोकॉल वापरून तुम्ही कशाप्रकारे ताबडतोब सिस्टिम बनवू शकता हे आपण समजून घेऊ तर आपण शेवटी हेच केले पाहिजे म्हणून मी प्रत्यक्षात प्रोटोकॉलमध्ये जाण्यापूर्वी मी काही गोष्टी लिहितो मी काही आवश्यकता सांगेन तर मी एक नवीन पान घेईन आणि मी आवश्यकतेसह प्रारंभ करीन स्लाइड वेळ पहा ०८५१ तर मी आयओटीची आवश्यकता सांगेन उत्तम शब्द नसल्यामुळे हे मी वापरत नाही परंतु यापेक्षा चांगला शब्द आहे असे आपल्याला वाटत असल्यास कृपया मला सांगा पहिली गोष्ट म्हणजे आपण डिझाइन केलेली कोणतीही आयओटी सिस्टम गतिमान आणि स्व अवलंब करणारी असावी सर्वात मोठी गोष्ट याचे मोठे नाव हे आपल्यासाठी खरोखर काय आहे हे अगदी सोपे आहे या ठिकाणी मी हे कॅमेराचे उदाहरण देईन उदाहरणार्थ आपण एक पाळत ठेवणारा कॅमेरा घ्या पाळत ठेवणारा कॅमेरा काय काय करतो आता आपण एक कॅमेऱ्याचे उदाहरण घेऊ यासाठी आपल्याला आवश्यक आहे 24 बार 7 कॅमेरा या कॅमेर्याचे अचूक मॉनिटरिंग म्हणजे 24 बार 7 या कॅमेर्याचे निरीक्षण करणे काय होते ते पहा तुमच्याकडे दिवसा प्रकाश आहे दिवसभर तुम्हाला संपूर्ण सूर्यप्रकाश मिळतो आणि संध्याकाळी संपूर्ण यंत्रणा गडद होते तुम्हाला अद्याप चांगले चित्र हवे आहेत सूर्य मावळल्यावर तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला संध्याकाळी काळ्या पांढर्या चित्रांवर तडजोड करायला काही हरकत नाही किंवा आपणास वातावरणातील प्रकाश वाढविणे आवडेल जेणेकरून कॅमेरा सेन्सर अद्याप रंगीत चित्रे घेण्यास सक्षम असेल जेव्हा आम्ही एनर्जी हार्वेस्टिंग आणि फोटोव्होल्टिक प्रणाली इत्यादीकडे पहात असतो तेंव्हा लक्स नावाचे एक महत्त्वाचे पॅरामीटर आहे ज्याचे आम्ही वर्णन करतो म्हणूनच आपण खरेदी करू इच्छित असलेल्या पाळत ठेवणाऱ्या कॅमेऱ्याचे ते वैशिष्ट्य असेल मला अगदी कमी लक्स अंतर्गत ते एकक असल्याचे निरीक्षण करायचे आहे तर आपण लोक म्हणू शकाल की माझा कॅमेरा प्रदान करू शकेल 0 001 लक्स दुसरा एखादा माणूस म्हणेल की मी तुम्हाला फक्त ० १ लक्स प्रदान करू शकतो असा विचार करतो तर हे पहाण्यासाठी हे एक महत्त्वाचे पॅरामीटर आहे हा कॅमेरा सेन्सर खरेदी करण्यापूर्वी आपण पहात असलेले इतर पॅरामीटर म्हणजे याने दिवस रात्र कार्य केले पाहिजे हा अपुरा तपशील असेल जर आपण फक्त कॅमेरा खरेदी करताना सर्व गोंधळात टाकणाऱ्या डेटा शीटवर विचार केला तर त्यामुळे उजवीकडील आयआर प्रदीपन आहे याची खात्री करुन घ्यावी रात्रीच्या वेळी कॅमेराला कोणतीही समस्या येणार नाही त्यासाठीच आयआर प्रदीपन प्रणालीमध्ये तयार केले गेले आहे तुम्हाला मी एक पाहिलेला कॅमेरा सांगतो जर प्रकाश कमी झाला व लक्स अगदी कमी झाला तर आयआर कॅमेरा आयआर प्रदीपन आयआर एलईडी असलेला आपल्याकडे कॅमेरा आहे आणि आपल्याभोवती आयआर एलईडी आहे साधारणतः हे सर्व आहे तर हे मुख्य लेन्स आहेत ही सर्व सपोर्टींग एलईडी आहेत जेंव्हा प्रकाश कमी होईल तेंव्हा स्विच ऑन होतात गतिमान आणि स्व रुपांतरित या व्याख्या पहिले कि लक्षात येईल लक्स खाली आला आहे आणि ताबडतोब ते आयआर लाइट आयआर एलईडी चालू करेल तर ज्या भागात मी पाळत ठेवत आहे ते आवश्यकतेने आयआर प्रदीपन करण्यास सक्षम आहे जेणेकरून कमीत कमी काळा आणि पांढरा फोटो कॅमेऱ्याने काढला जाऊ शकेल तिसरी गोष्ट याचा अर्थ असा की लेन्सने मुळात आपल्याला नको असलेला आयआर फिल्टर काढून टाकतो दिवसा आपण आयआर लाईट घेऊ इच्छित नाही कारण तेथे आधीच पुरेसा प्रकाश आहे आणि दृश्यमान प्रकाश स्वतःच कॅमेरा सेन्सरसाठी प्रतिमेच्या रंगीत प्रतिमा उचलण्यास पुरेसा आहे आणि जर आपल्याला असे वाटत असेल की रात्री खूप कमी प्रकाश आहे आणि आपण त्याला पांढऱ्या प्रकाशाचा समतोल देऊ शकत नाही त्याचा अर्थ मी काळजी घेईन कारण सूर्य जो प्रकाश देतो त्या लाईट स्पेक्ट्रमची आपण सरशी करू शकत नाही आपण तयार केलेला कोणताही कृत्रिम पांढरा प्रकाश रंग चित्रांसाठी पुरेसा चांगला आहे तो देखील अपुरा आहे त्यानंतर कॅमेरा काळ्या आणि पांढऱ्यावर स्विच करावा लागेल आणि म्हणूनच जेव्हा तो काळा आणि पांढरा आहे तेव्हा आपल्याला आयआर प्रदीपन आवश्यक आहे तर आपल्यास प्रत्यक्षात लेन्समधून आयआर फिल्टर काढण्यासाठी सिस्टमकडे मोटर हवी आहे एकतर ते करावे किंवा लेन्स असावेत आणि चालू ठेवावे ज्यामुळे तुम्हाला कृत्रिम व्हाइट लाइट माहित आहे का ज्यामुळे आयआर एलईडी स्विच बंद होऊ शकतो जर आपण वापरत नसू तर आणि सामान्यपणे रात्रीच्या वेळी कॅमेरा जणू एखाद्या दिवसाच्या कॅमेरासारखा कार्य करतो हे आपणास माहित असेलच आपण असे म्हणूया की एलईडी लाइटिंग चांगल्या प्रमाणात स्पेक्ट्रम व्यापून टाकणारी एलईडी लाइटिंग आहे ज्यामुळे कॅमेरा कलर मोडमध्ये परत यायला सक्षम आहे याचा अर्थ तेथे तो गतिमान आणि स्व अवलंब करण्यास सक्षम आहे तर ही एक बुलेट आहे जी मूलत त्याबद्दल बोलत आहे आपण त्याच कॅमेरा सिस्टमबद्दल बोलत आहात तर कॅमेरा म्हणजे काय पाळत ठेवणारा कॅमेरा येथे मूलभूतपणे ऑप्टिक्स आहे आणि नंतर तेथे एक सीमॉस किंवा सीसीडी चार्ज कपल्ड डिव्हाइस आधारित सेन्सर आहे जो प्रतिमा कॅप्चर करतो आणि नंतर आपल्याकडे मूलत प्रतिमा डेटा असतो नंतर आपल्याकडे व्हिडिओ डेटा असतो आपल्याकडे एक व्हिडिओ प्रवाह येतो आणि तो व्हिडिओ प्रवाह संकुचित करणे आवश्यक आहे एखादा व्हिडिओ कॉम्प्रेस करून त्याला ऐनकोड करून ट्रान्स्मिट करण्याचा प्रयत्न करत असाल बरोबर तर मी म्हणेन की मी फक्त कॅमेरा सेन्सर ठेवतो हे कॅमेरा सेन्सर समतुल्य आहे हे पूर्ण चित्र नाही परंतु असे आहे की हे एक नेटवर्क आहे तर आपण थेट करत असाल तर प्रति सेकंद 30 फ्रेम समजू म्हणजे तुमचे कॅप्चरिंग 30 एफपीएस आहे समजा आपण काही कम्प्रेशन्स स्कीम एन्कोड आणि कॉम्प्रेसिंग स्कीम वापरत असाल तर ते H 264 असू शकते माझ्या मते 264 एक मानक एमपी 4 आहे एमपी 4 ही एक सिस्टम आपली इच्छित मानक संकुचन योजनांपैकी एक आहे आणि आपल्याला डेटा मध्यवर्ती डिव्हाइसवर पाठवायचा आहे कारण आपण व्हिडिओ प्रवाह संग्रहित करू इच्छित आहात परंतु असे घडत नाही 20 बार 7 आपण हे करतच नाही जेव्हा मानवी हालचाल असेल तेव्हाच हा कॅमेरा सुरू होतो तर हे मोशन ट्रिगर करणारे कॅमेरे आहेत मूलत त्यांच्याकडे पीआयआर सेन्सर असतो आणि पीआयआर सेन्सरने आम्ही गती शोधून काढू आणि एकदा मोशन रेकॉर्डिंग सुरू झाले कि ते कम्प्रेशन करेल आणि नंतर ते प्रसारित करेल आता मी असे गृहीत धरतो की नेटवर्क योग्य प्रकारे फेल झाले तर आपल्याला स्थानिक स्टोरेजची आवश्यकता आहे आता कॅमेरा पुन्हा स्वतःस जुळवून घेण्यास आला आहे हे कॅमेराचा पाठविलेला नेटवर्क डाऊन झाला कि नेटवर्क स्वीच करून आणि कॅमेरा डेटा स्थानिक स्टोअरमध्ये परत ठेवतो हे अशा प्रकारे काम करते म्हणूनच या कॅमेऱ्यासाठी काही वैशिष्ट्ये आहेत जी मला वाटते की याला एएनआर वैशिष्ट्य म्हणतात या विशिष्ट बाबीला असेही म्हटले जाते की मी तुम्हाला सामान्यपणे वापरल्या जाणाऱ्या काही व्यावसायिक वेळ देत आहोत ज्याला स्वयंचलित नेटवर्क रेकॉर्डिंग म्हणतात किंवा मी काही वास्तविक विस्तार विसरतो परंतु कृपया हा विस्तार कशावर आधारित आहे याचा विचार करू आयओटी या गोष्टीवर जास्त भर देतो कि तो डायनॅमिक आणि सेल्फ एडॅप्टिंग असला पाहिजे आणि हे खूप चांगले आयओटी उत्पादन आहे ज्याचा आपण विचार करू शकता पी आय आर सेन्सर मूलत ते घटक मूलभूतपणे सेन्सर असतात ज्यात मूलत हे एक डिफरेन्शिअली वायर्ड सेन्सर असते मूलत जर मला असे वाटते की मी हा आपला उल्लेख केला आहे परंतु आपल्याला फक्त माहित आहे की यामध्ये पायरो इलेक्ट्रिक इफेक्ट हि भौतिकशास्त्रामध्ये संकल्पना वापरली गेली आहे आणि ती आवश्यकपणे आली आहे आणि आपणास हे माहित आहे की त्यांना निष्क्रीय इन्फ्रारेड सेन्सर पी आय आर देखील म्हणतात लोक निष्क्रीय इन्फ्रारेड सेन्सर म्हणून वापरतात मूलत याचा अर्थ असा आहे की जर एखादा मनुष्य असेल तर मनुष्य सर्व वेळ सर्वत्र इन्फ्रारेड रेडिएशन उत्सर्जित करत असतो जर आय आर रेडिएशन सेन्सरसमोर दिसत असेल तर असे म्हणायचे कि समोर माणूस आहे मला असे म्हणायचे आहे कि जर मोशन असेल तर मानवच असेल असे आपण ठामपणे म्हणू शकत नाही ते फक्त सांगेल की तो एक मनुष्य आहे आणि तेथे कॅमेऱ्यामध्ये काहीतरी हालचाल होत आहे व आपण रेकॉर्डिंग प्रक्रिया सुरू करू मूलत कॅमेरा रेकॉर्डिंग साधी पीआयआर सिस्टीमचा वापर करून मोशन वेग वेगळ्यासाठी कारणासाठी वापरला जातो मोशन मनुष्यांमुळे आलेली असेल किंवा इतर प्राण्यांमुळेही येऊ शकते समजा कुत्रा जरी कॅमेऱ्यासमोरून गेला तरीही रेकॉर्डिंग सुरू होणार आहे आपल्याला अशी रेकॉर्डिंग नको आहे आपण एक बुद्धिमत्ता प्रणाली तयार करू इच्छित आहात आणि अनेक पीआयआर सिस्टीम तयार करण्यासाठी काही प्रमाणात ऊर्जा आणि तांत्रिक प्रयत्नांची गुंतवणूक करणे फायदेशीर आहे जे बहुतेक वापराच्या स्वाक्षर्या म्हणून वापरु शकते यावरून मनुष्य किंवा प्राणी आहे की नाही हे ओळखण्यासाठी या पीआयआर सिस्टममधून येणारे संकेत वापरले जातात प्रत्यक्षात जो कॅमेरा ओलांडला तो जर एखादा प्राणी असेल तर आपण रेकॉर्डिंग सुरू करत नाही याचा अर्थ असा की आपण कॅमेर्यामध्ये अतिरिक्त बुद्धिमत्ता जोडली आहे विश्लेषकांची एक प्रतिमा म्हणजे कॅमेरा ज्याने प्रतिमा प्राप्त केली आहे त्यांना व्हिडिओ डेटा एनालिटिक्स असे म्हणतात उदाहरणार्थ आपण कॅमेरा पाहिल्यावर समजा त्या मध्ये कुत्रा आढळून आला तर आपण तो घेणार नाही परंतु मुख्य संवेदना प्रत्यक्षात पीआयआर बरोबर आल्या पाहिजे तर आपल्याकडे पीआयआर सेन्सरचा एक सेट आहे ज्यावरून चालणारे अल्गोरिदम आहे उदाहरणार्थ प्राणी आणि मानवी यांच्यात तो वर्गीकरण करतो आणि म्हणतो की मला एक कुत्रा आढळला आहे आणि आता तो कॅमेराला ट्रिगर देतो आणि कॅमेराला म्हणतो की जा आणि तो खरोखर कुत्रा आहे की नाही हे तपास त्यानंतर आपण कॅमेरा चालू करता व हे आपण ओळखता की ही आपल्याला कॅप्चर केलेली प्रतिमा मिळाली आहे आपण व्हिडिओ विश्लेषक किंवा प्रतिमा विश्लेषक अल्गोरिदम चालवत आहात शोधून काढा की तो खरोखर कुत्रा आहे का आणि मग समजा की जर तो कुत्रा असेल तर कॅमेरा कोणतेही रेकॉर्डिंग करणार नाही मग कॅमेरा येथे हार्ड डिस्क स्पेसवर रेकॉर्डींग सेव्ह करणार आहे वगैरे वगैरे आयओटीला या गतीशील आणि स्व अनुकूलित वैशिष्ट्यासाठी या सर्व समर्थनाची आवश्यकता आहे हे स्पष्ट संकेत आहे जे आपल्याला सिस्टम बनवायचे आहे हे आपल्याला खरोखर माहिती असणे आवश्यक आहे हे अत्यंत महत्वाचे आहे स्लाइड वेळ पहा 2058 दुसरी महत्वाची गोष्ट सेल्फकॉन्फिगर करणे बरोबर दुसर्या शब्दांत आपण सॉफ्टवेअर अपडेट्सबद्दल बोलू आणि कम्युनिकेशन सेन्सिंगसाठी डयुटी सायकल ऍडजस्ट करतो मी आपल्याला एक साधे उदाहरण देतो जे काही सेन्सिंग करीत असेल तर ते त्याचे डयुटी सायकल ऍडजस्ट करण्यास सक्षम असावे समजा एक सेन्सर त्याने तापमानाचे निरीक्षण करणे अपेक्षित आहे तर हे तापमान आहे मी फक्त दृष्यदृष्ट्या लिहून ठेवत आहे आणि येथे एक बँड आहे ज्याचा आपल्याशी संबंध ठेवला आहे आपण असे म्हणू की हि एक खालची पातळी आहे आणि हि वरची पातळी आहे ह्या बिंदूने हे निरीक्षण केले पाहिजे तापमान या बँडमध्ये असेपर्यंत आपण म्हणत आहात की आपण प्रत्येकाचा नमुना घेता आपण 5 मिनिटे असे म्हणूया की मी फक्त काही उदाहरणे लिहित आहे कृपया 5 मिनिटे आणि कमी रिझोल्यूशनवर झाल्यावर ते करा 16 बिट किंवा 24 बिट करू नका ८ बिट किंवा कदाचित 6 बिट अगदी कमी रिजोल्यूशन योग्य रिजोल्यूशन आणि नमुना घेण्याची वेळ खूप उंच आहे परंतु जेव्हा ते वर किंवा खाली वर जात होते तेव्हा आपल्याला थोडे अधिक आक्रमक व्हायचे असते आपण स्वत ची कॉन्फिगर करीत नाही तोपर्यंत आपण हे कसे कराल आपण आपल्या सिस्टमचे डयुटी सायकल बदलण्यात सक्षम असावे जेणेकरून ते अधिक आक्रमकपणे परीक्षण करण्यास सक्षम असेल तिसरी गोष्ट अशी आहे की आपण अशाच जगात राहत आहोत जेथे इंटरऑपरेबिलिटी असणे आवश्यक आहे म्हणून मी इंटरऑपरेबल कम्युनिकेशन हे आवश्यक आहे हे मी ठामपणे सांगतो ज्याचा अर्थ असा आहे की जो काही प्रोटोकोल विक्रेता आहे जो सेन्सर आहे त्याला प्रोटोकॉलशी माहिती देवाण घेवाण करता आली पाहिजे परंतु आपण असे म्हणू शकत नाही की मी केवळ हेच करणार आहे आणि हे काम होणार नाही जर आपण बंद मानक म्हणून केले तर पुढील सुधारणांसाठी किंवा कोणत्याही गोष्टींसाठी आपल्याला त्या विक्रेत्याकडे जाणे बंधनकारक होते जर विक्रेत्याने दुकान बंद केले आणि नंतर तो निघून गेला तर आपण खरेदी केलेल्या सर्व उपकरणासह अडचणीत येतो कारण ती उपकरणे आपल्या काही कामाचे नाहीत मला म्हणायचे आहे की अशा प्रकारच्या गोष्टीसह यश आणि स्केलेबिलिटी असणे आपल्याला माहित असणे कठीण आहे म्हणून आपणास इंटर ऑपरेबल कम्युनिकेशन पहाण्याची इच्छा असू शकते चौथी गोष्ट म्हणजे अद्वितीय ओळख ही आपल्या आधार कार्डासारखी असते एक नंबर जो आपल्यासाठी अनन्य आहे जो आयओटीच्या जगात शक्य आहे फक्त जेव्हा आपल्याकडे आयपी स्टॅक असेल आणि फक्त आयपी स्टॅक नसेल तर ते फक्त आयपीव्ही 6 असणे आवश्यक आहे आणि आपण हे करू शकत नाही आयओटी यंत्रावर संपूर्ण विकसित झालेला आयपीव्ही स्टॅक आहे जिथे मेमरी एक मर्यादा आहे आकार एक मर्यादा आहे तुम्हाला माहित आहे की तुम्हाला आयुष्याची वेळ सुधारू इच्छित आहे परंतु तुम्हाला आयपीव्ही हवा आहे तुम्ही बाध्यकारी आयपी व्ही 6 लावा आणि जर तुम्ही तुमचा वापर करत असाल तर झीग बी मॅक लेयर प्रोटोकॉल असे झीग बी आणि अशाच प्रकारे मॅक लेयर प्रोटोकॉल माहित आहे ते प्रत्यक्षात 6 लो पॅन 6 लो पॅन 6 नावाच्या प्रोटोकॉलचे समर्थन करतात I P v 6 लो पॉवर पर्सनल एरिया नेटवर्क आहे तर तुम्ही यापुढे आय पी व्ही 4 नव्हे तर एक वेगळी ओळख पहात आहात परंतु आय पी व्ही 6 हे बंद करीन परंतु मी थोडा अधिक उदार होईन कारण आपण आताही या गोष्टीचा थोडासा वापर करतो खरं तर त्यापैकी बरेच काही आम्ही सर्वजण आयपी 4 बाबतीत संतुष्ट आहोत आणि हे खाजगी आयपी पुरते मर्यादित आहे एकतर आपल्याकडे शास्त्रीय सबमिट आधारित सिस्टम माहित आहे की ही १० xx आहे किंवा ती 192 168 असल्यास वर्ग बी आहे हा वर्ग अ आहे हा वर्ग ब आहे किंवा मला असे वाटते की आणखी एक १६८ आहे १६८ देखील हा वर्ग अ आहे आणि हा वर्ग ब आहे तर आय पी च्या बाबतीत आयपी व्ही 4 असू शकते आणि आयपी व्ही 6 मध्ये ते आयपी व्ही 6 असणे आवश्यक आहे आणि जर ते वातावरण बाधित असेल तर ते असणे आवश्यक आहे आणि आपण वापरत असल्यास आपल्या सर्व सेन्सिंग आणि कम्युनिकेशन प्रोटोकॉलसाठी झिगबी प्रकारची मोड्स किंवा झिगबी प्रकारची उपकरणे नंतर 6 लो पॅन असणे आवश्यक आहे तर दुसरी गोष्ट चौथ्याशी संबंधित आहे किंवा आपण पाचवा सांगू पाचवा खरोखर एकात्मिकेशी संबंधित आहे हे माहिती नेटवर्कमध्ये एकात्मिक महत्वाचे आहे लक्षात ठेवा आम्ही हे जे काही बोलत आहोत त्या माहिती नेटवर्कविषयी आहे आपण संपूर्णपणे घेत असलेली माहिती आम्ही नेटवर्क सिस्टमबद्दल बोलत आहोत हे केवळ गोष्टी स्मार्ट करणे आपल्याला माहित नसते हे स्मार्ट नोडबद्दल नसते खरोखर सामूहिक बुद्धिमत्तेबद्दल असते हा स्मार्ट आणि बुद्धिमान विषय आहे बर्याचदा ही गोष्ट विषयाशी निगडित असते परंतु माझ्या दृष्टीने ते भिन्न असतात बरोबर विचार करण्यासारखेच अधिक आहे जे आपण आधी योग्य नसलेले पण नवीन परिस्थितीसाठी सखोल विचार करणे आवश्यक आहे तर याचा अर्थ असा की आपल्याला तेथे बुद्धिमत्तेची आवश्यकता आहे परंतु स्मार्टनेस स्वायत्तपणे गोष्टी करीत आहेत आणि काही गोष्टी प्रोग्रामची काळजी घेत आहेत आणि आपल्याला माहित आहे की मी असे करण्याच्या अधिक पैलू आणत आहे आपण असे म्हणता की आपण एक स्मार्ट सेन्सर आहात म्हणजे आपण स्वत हून बर्याच गोष्टी करू शकता आपण स्वायत्तपणे पाठविता आम्ही आपण ज्या सर्व गोष्टी चर्चा केल्या त्या संदर्भात अगदी आपण ज्या कॅमेरा सेन्सरचा उल्लेख करू इच्छितो त्या संदर्भात आपण बोलू शकता गोष्टी स्वतःच आहेत परंतु खरोखर बुद्धिमत्ता ही आहे की कॅमेरा सेन्सरने अशी काहीतरी कॅमेरा सिस्टम पकडली ज्याची आपण चर्चा केली होती ज्यास पूर्वी माहित नसलेली एखादी वस्तू पकडली गेली होती ती त्या परिस्थितीवर कशी प्रतिक्रिया देते जी कदाचित त्यापेक्षा जास्त ऑर्डर असेल आणि याचा अर्थ असा होईल की ही खरोखर खूप चांगली बुद्धिमत्ता प्रणाली आहे आयओटी जगात मी म्हणेन की एखाद्या एका घटकाद्वारे हे प्राप्त करणे फार कठीण आहे शेवटी हे सामूहिक बुद्धिमत्ता देण्यास नोड्सचा एकत्रित समूह असावा लागेल कारण जेव्हा आपण संग्रहाबद्दल बोलता तेव्हा उद्भवणारे हे परिस्थिती काहीतरी साध्य करण्याच्या दिशेने असलेल्या नोड्समुळे सिस्टमच्या संपूर्ण सामूहिक बुद्धिमत्तेत वास्तविकता वाढू शकते म्हणून आता इंटेलिजेंट सिस्टम किंवा आयओटी सिस्टम बनविले जाते ते केवळ अस्तित्वाच्या दृष्टीने नाही तर बर्याच बुद्धिमत्ता असणे म्हणजे संग्रह उपकरणांची सामूहिकरित्या जी आवश्यक ते लक्ष्य पूर्ण करण्यात बुद्धिमानपणे सक्षम असणे हिच प्रेरणा आहे बर्याच वेळा लहान उपकरणे स्मार्ट डिव्हाइसेस असतात परंतु काही वेळा स्मार्ट डिव्हाइस अतिशय हुशार असतात कारण त्यांच्याकडे फसवणूक नसते परंतु ते सामूहिक खूप बुद्धिमान असण्याचे मोठे लक्ष्य साध्य करू शकत नाहीत म्हणूनच आपल्याला या प्रत्येक नोडद्वारे गोळा केलेल्या डेटाचे सर्व तुकडे पारदर्शक पद्धतीने मिळवणे आवश्यक आहे आणि एकत्रितपणे ते बुद्धिमत्ता प्रदान करतील एकत्रितपणे ते काही गोष्टी करण्यास सक्षम असतात आणि एकत्रितपणे ते आवश्यक उद्दीष्टाच्या गोष्टी साध्य करण्यास सक्षम होतात प्रथम आयओटी प्रोटोकॉलच्या छोट्या तुकड्यांसह सिस्टीमचे प्रात्यक्षिक पाहू या ज्यास एमक्यूटीटी मेसेज क्यूए टेलिमेट्री ट्रान्सफर म्हणतात स्लाइड वेळ पहा ३१२० आम्ही डेमोसाठी जाण्यापूर्वी मी आपल्याला काही गोष्टी सांगतो हे मुळात एक हलके वजन कमी माफ करा हे हलके वजनाच्या हुप्स वर टाकणे हे आहे हे लाईटवेट मेसेजिंग प्रोटोकॉल आहे हे एका महत्त्वाच्या घटनेवर आधारित आहे मला वाटते की या गोष्टीचे तत्वज्ञान समजून घेण्यासाठी आपण पुरेसा वेळ दिला पाहिजे याला प्रकाशित सदस्यता असे म्हणतात या संपूर्ण प्रोटोकॉलबद्दल व्हॉल्यूम बोलतात हे निश्चितपणे क्लायंट सर्वर आहे यात काहीच अडचण नाही आणि मी असे म्हणतो की लहान आयओटी नेटवर्कसाठी हे फार चांगले आहे तर आयओटीसाठी डिझाइन म्हणजे मी एमक्यूटीटी वापरावे कि मी दुसरे काहीतरी वापरावे आपण या टप्प्यावर येऊ शकता बरं आपण योग्य न्यायाधीश आहात मी त्याला समर्पक शब्द शोधतो आहे तर ते कशावर अवलंबून आहे हे नक्की सांगता येत नाही परंतु तुम्हाला जे प्राप्त करायचे आहे त्याचे वास्तविक विश्लेषण करावे लागेल की ते एमक्यूटीटी असावे की ते दुसरे आयओटी प्रोटोकॉल इनपुट म्हणून वापरावे एकंदरीत मला हा सारांश द्यायचा आहे कि कोंग ऐप नावाचा बाधा आणणारा एप्लिकेशन प्रोटोकॉल आहे तो असावा हे आपण जाणतो तसे आपल्याला दिसेल परंतु मी तुम्हाला सांगू शकतो की हे माझे सिस्टम वरील माझे कार्य आहे मी म्हणेन की हे अगदी योग्य आहे छोट्या आयओटी नेटवर्कसाठी आपण काहीतरी प्रारंभ करू इच्छित आहात आपण लवकर समाप्त करू इच्छित आहात आणि आपण आपल्या सिस्टमची संपूर्ण चाचणी घेऊ इच्छित आहात त्याक्षणी आपण अद्याप फ्रेमवर्क आर्किटेक्चर प्रकाशन सदस्यता वापरु इच्छित असलेल्या कोणत्याही क्षणी कृपया मेसेज क्यु टेलीमेट्री ट्रान्सफरची सविस्तर माहिती घेऊन एमक्यूटीटी वापरा हा एक महत्वाचा भाग आहे आता आम्ही माहिती नेटवर्कमध्ये समाकलित होण्याच्या या महत्त्वपूर्ण आवश्यकतांबद्दल ज्या पद्धतीने चर्चा करीत आहोत त्यानुसार हे कसे योग्य आहे अर्थात आपण या सर्व मूलभूत आवश्यकतांबद्दल लिहून ठेऊया तर कुठेतरी ते एकात्मिक झाले पाहिजे हे आर्किटेक्चर कसे चांगले आहे ते मी परत सांगेन मुळात आपण या आर्किटेक्चरबद्दल सविस्तर चर्चा करण्यापूर्वी आर्किटेक्चर एकीकरणासाठी आपण काय पर्याय ठेवले आहेत ते मी सांगेन एका बाजूला आपल्याकडे मुळात स्वतंत्र अनुप्रयोग आहेत आपल्याला एकत्रित आर्किटेक्चर हवे आहे आपले आर्किटेक्चर हेच आपले ध्येय आहे आणि आपल्याकडे सेन्सर नोड्स आहेत प्रत्येक नोड स्वतंत्रपणे काहीतरी निरीक्षण करत आहे आणि एकीकडे हे स्वतः योग्यरित्या विचार करू शकते परंतु आपल्याला एकत्रीकरण आर्किटेक्चर हवे आहे कारण आपला विश्वास आहे सामूहिक बुद्धिमत्ता मध्ये आमचा विश्वास आहे आता एमक्यूटीटी सामूहिक बुद्धिमत्तामध्ये कसे बसेल आम्ही ते करण्यापूर्वी या मार्गाने थोडे विचार करू आपल्याकडे हे एकत्रीकरण मिळवण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत एक म्हणजे आपण बसवर आधारित आर्किटेक्चर वापरतो आपण बसचा अवश्य वापर करतो आपल्याकडे 1 ते एन नोड्स आहेत आणि हे 1 ते एन नोड्स मूलभूतपणे पाठविलेले डेटा जाणून घेण्यासाठी सक्षम आहेत हे नेटवर्क बस वापरुन आपापसांत संवाद साधण्यास सक्षम आहेत ही एक सामान्य मार्ग आहे दुसरा मार्ग म्हणजे आपण ते एका मध्यम घटकासह करता आणि आपल्याकडे त्यास योग्यरित्या जोडलेले घटक असतात मी 1 म्हणेन हे काही 10 आहे चला असे म्हणूया की हे काहीतरी आहे आणि हे शेवटी एन आहे तर तोच एन जो आता आहे तो या मध्यम एंटीटी मधून जात आहे या मध्यम घटकास प्रत्यक्षात दलाल म्हणतात आता आपल्याकडे प्रकाशित नोड्स आहेत आणि अशा नोड्स आहेत जे या नोड्सचे सदस्यता घेतात विषयावर नोड प्रकाशित करतात विषयाची सदस्यता घ्या आणि डेटा मिळवा तर आपण प्रकाशित केले आहे आणि आपल्याकडे सदस्यता आहे म्हणूनच याला पब्लिक सब्सक्राइब आर्किटेक्चर असे म्हणतात याला ब्रोकर म्हणतात हे ग्राहक आहेत हा क्लायंट आहे आणि हे असेच चालत राहते एखाद्या क्लायंटला तुम्ही असा प्रश्न विचारू शकता कि एखादा क्लायंट दोन्ही प्रकाशन आणि सबस्क्रिप्शन करू शकतो का तर याचे उत्तर होय आहे ते प्रकाशित केले जाऊ शकतात आणि ते सदस्यताही घेऊ शकतात ते दुसर्या विषयावर सदस्यता घेऊ शकतात हा एक विषय आहे आणि जो विषयाची सुरुवात करतो जो विषय सर्व काही ब्रोकरकडे ठेवतो तर ब्रोकर हा विषय वेगळ्या दृष्टीने पाहू शकतात परंतु खरंच हा विषय काही नाही ही रुटिंग कि स्वतः एखाद्या मार्गाप्रमाणे आहे जर तिथे एन नोड असेल आणि जर त्याला तापमान नको असेल तर तुम्ही त्याची सदस्यता घेऊ शकत नाही तर जेथे सदस्यता नाही तेथे कोणतीही सब सबस्क्रिप्शन नाही परंतु जर हे नोड प्रेशर पाठवत असेल तर त्याला याची सदस्यता घ्यावी लागेल म्हणून माहिती प्रेशर डेटाच्यादिशेने जाते परंतु तापमान डेटा कदाचित त्या सर्व नोडमधून येत नाही म्हणून आपण अत्यंत हुशारीने या विषयावर आधारित डेटा रूट करता तर विषय एखाद्या मार्गासारखे आहे व मी विषय अगदी सोप्या शब्दात सांगेन ही रुटिंग कि देखील आहे तर ही मुख्य गोष्ट आहे आणि ही एमक्यूटीटी प्रत्यक्षात याचा वापर करते परंतु आपल्याला गोष्ट पूर्ण करण्याची आवश्यकता आहे आपण सांगितले की सामूहिक बुद्धिमत्तेसाठी स्वतंत्र अनुप्रयोग एकत्रीकरण आर्किटेक्चर पहिला प्रकार एक बस आहे दुसरे म्हणजे सबस्क्राइब आर्किटेक्चर प्रकाशित करणे हा आयताकृती ब्लॉक म्हणून दर्शविणारे तिसरे सुंदर सरळ अग्रेषित नोड काय आहेत म्हणून मी आयताकृती वापरणे सुरू ठेवीन 1 काही 10 आणि हे एन आहे आपण येथे एकास एक कनेक्शन स्थापित करत आहोत हे स्पष्ट आहे हे नोडला माहिती आहे की तो कोणास माहिती पाठवितो त्याला माहित आहे कि कोणाशी तो कम्युनिकेशन करीत आहे दोन्ही मार्गाने येथे आपल्याला ते डिस्कनेक्ट करणे माहित असणे आवश्यक नाही ते डिस्कनेक्ट चांगले प्रकारे होतात हा नोड एखाद्या विशिष्ट वेळी प्रकाशित करू शकतो परंतु हा नोड इतर वेळी चालू होऊ शकेल कारण काही विशिष्ट विचारांमुळे हे नोड पुढे आले नाही म्हणून आपण दुसर्या वेळी निवडू शकता ते एकमेकांशी जोडलेले नाहीत हे स्पष्टपणे दिसून येते आपणास बस आधारित आर्किटेक्चरमध्ये कनेक्ट केलेले किंवा डिस्कनेक्ट केले जाण्यासारखे काहीतरी असू शकते आम्ही फक्त बसवर डेटा ठेवला आहे ज्याला हवा असेल तो डेटा घेऊ शकतो तर या बस आणि ब्रोकर आधारित बसमधील मुख्य फरक हा आहे कि यामध्ये मध्यवर्ती घटक नाही आम्ही बसवर डेटा उपलब्ध असल्याचे पाहू शकतो म्हणून जर आपल्याला एकत्रित आर्किटेक्चरचे हे लक्ष्य सामूहिक बुद्धिमतेसाठी लहान नेटवर्कसाठी साध्य करायचे असेल तर ग्राहक आणि प्रकाशकाला क्लायंटशी संपर्क न करता करू शकतो परंतु लहान नेटवर्कसाठी ब्रोकर द्वारे जाणे कधीही चांगले ठरते या एमक्यूटीटीचे प्रात्यक्षिक पाहू आणि नंतर परत एम क्यू टी टी वर चर्चा पूर्ण करू म्हणून तुम्हाला लक्षात आहे का कि मी तुम्हाला आयओटीसाठी सर्व आवश्यक गोष्टी सांगितल्या होत्या आयओटी प्रोटोकॉलचे उदाहरण देण्यासाठी कॅमेराचे उदाहरण घेतले होते आता आपण सर्व काही अगदी सोप्या प्रात्यक्षिकेशी जोडण्याचा प्रयत्न करू जे मुळात आम्ही आपल्याला या प्रकाशित सदस्यता प्रकारची प्रतिमान कम्युनिकेशन मॉडेलचे सामर्थ्य दर्शवितो ज्या अंतर्गत आयओटी डिव्हाइसचा खरोखर फायदा होऊ शकतो तर सर्वप्रथम हे प्रात्यक्षिक मी करून पाहेन कि 1 आयओटी नोड ज्यामध्ये पी आय आर सेन्सर नावाचा सेन्सर आहे जेंव्हा त्यास मोशन सापडते तेंव्हा एखाद्या मनुष्याने प्रवेश केला आहे कि एखाद्या प्राण्याने सीमा ओलांडली आहे हे सेन्सर शोधून काढते तर मी एमक्यूटिटी या टॉपिक मध्ये याला एका रूटिंग की सारखे म्हंटले होते त्याच नावाने कॉल करू या चला या टॉपिकला गती असे नाव देऊ ज्याला मोशनअसे म्हणतात आता या विषयामध्ये असलेला पेलोड बाहेर गेलेला संदेश ठीक आढळला पाहिजे तर मग आपण हे मोशन कसे शोधू आणि मग हा संदेश योग्यप्रकारे कसा प्रकाशित केला जाऊ शकतो ते पाहू आता हे ब्रोकरकडे गेले पाहिजे आणि तेथे जाणे अपेक्षित आहे माझ्याकडे फिजिकल ब्रोकर नाही आणि माझ्याकडे प्रत्यक्षात क्लाउडवर बसलेला ब्रोकर आहे तेच याची खासियत आहे आणि म्हणून आम्ही असे गृहीत धरु कि एक क्लाउड आहे आणि मी तुम्हाला एक लहान त्रिकोण दर्शवितो जो म्हणतो की तो ब्रोकरकडे जातो आणि आम्ही या वास्तविक कॉन्फिगरेशनवर अधिक तपशीलवार चर्चा करू शकतो जसे आपण पुढे जात आहोत आणि आपण हे सर्व स्वतःहून कसे करू शकता आपल्याबरोबर फक्त साधे मोबाइल फोन आहेत आणि हे आता दुसर्या सेन्सरद्वारे प्राप्त केले जावे जे म्हणते की तेथे हालचाल आढळली आहे गती आढळल्यास आपण काय करावे त्या व्यक्तीवर आपण एकतर कॅमेरा चालू करून चेहरा खरोखरच रेकॉर्डिंग करायचा कि तो एखादी डोर ऍक्सेस सिस्टीम असेल तर त्यास प्रमाणीकरणाच्या उद्देशाने वापरु शकता हे दुसरे सेन्सर नोड असावे दुसऱ्या सेन्सर नोडला फक्त एखादी गति आढळली की नाही हे जाणून घेण्यात रस आहे आणि तो स्वतः प्रक्रिया करतो आम्ही उल्लेख केलेल्या सामूहिक बुद्धिमत्तेच्या मूळ संकल्पनेकडे परत वळू तर हे नोड्स एकत्रितपणे आमच्या अनुप्रयोगासाठी एक विलक्षण पातळीवरची बुद्धिमत्ता म्हणून देत आहेत तर आता आपण माधुरीने दाखवलेल्या उपकरणांवर आणि साध्या बोर्डवर लक्ष केंद्रित करू स्लाइड वेळ पहा 4404 तर तिने येथे काय केले ते म्हणजे तीने पी आय आर यंत्रणा तयार केली आणि तिने एक ओळख दर्शविली आपण या पीआयआर सेन्सरवरून मिळवू शकता हा एक अगदी सोपा असा अॅनालॉग सिग्नल आहे हे आपण पाहू शकता आणि जर हालचाल असेल तर ती प्रत्यक्षात हे सिग्नल हस्तगत करू शकत असेल तर ती रिअल टाइममध्ये आपल्याला दर्शवू शकते की नाही ते आपण पाहूया ती एक प्रात्यक्षिक दाखवणार आहे ती या पीआयआर सेन्सरसमोर हात हलवून ती सेन्सॉर कोठे आहे हे दर्शवित आहे आणि मग ती समोर हातवारे करणार आहे आणि प्रत्यक्षात ऑसिलोस्कोपवर काय होत आहे ते पाहूया ठीक आहे तर आता आपल्याला आढळले की आता सापडलेला कॅप्चर केलेला वेव्हफॉर्म रीसेट झाला आहे आता तो पी आय आर सेन्सर कोठे आहे आपण पेन्सिल किंवा असे काहीतरी वापरू शकतो ज्याद्वारे आपण पी आय आर सिस्टीमला दाखवून कार्यान्वित करू शकतो स्लाइड वेळ पहा 4507 आता हा पी आय आर सेन्सर आहे हे ब्लू पोटेन्शीओमीटर आहे जे आपणास मोजायचे आहे ते पोटेन्शीओमीटर गेन ऍडजस्ट करण्यासाठी आहेत विद्यार्थी होय पी आय आर अँप्लिफायरचा गेन विद्यार्थी होय तर आपल्याकडे येथे टू स्टेज अँप्लिफायर आहे आणि नंतर या दोन्ही स्टेजमधील गेन ऍडजस्ट केल्या जात आहेत विद्यार्थी होय आणि आपली शक्ती ए यासह विद्यार्थीः 9 व्होल्ट 9 व्होल्टची बॅटरी सेन्सरसाठी करंटचा वापर किती होतो विद्यार्थीः हे सुमारे 1 मिली एम्पीअर आहे साधारणपणे 1 मिली एम्पीअर विद्यार्थीः संदर्भ वेळ ४५ ४० इलेक्ट्रॉनिक्ससह विद्यार्थी होय इलेक्ट्रॉनिकसह म्हणजे आपल्याकडे दोन स्टेज ऑप एम्प सर्किट आहे विद्यार्थी होय आणि मग आपल्याला तो सिग्नल मिळत आहे तो तुम्ही आम्हाला दाखवू शकता विद्यार्थी होय पी आय आर प्रणाली खूप चांगली आहे बरोबर तर आपण पुन्हा हातवारे करून हे आपण पाहू शकता आणि आपण मार्ग शोधू शकता विद्यार्थी होय तेथे एक मार्ग होता ज्यामुळे कदाचित टाइम बेस कमी केला जाऊ शकेल तर ते कमी किंवा जास्त करू शकतो विद्यार्थीः या पेक्षाही खाली जो पर्यंत पूर्ण आउटपुट मिळत नाही तोपर्यंत हे चांगल्याप्रकारे धरून ठेवा तर हा मूलत एक छोटा सिग्नल आहे आणि व्होल्टेजची पातळी खूप कमी आहे तर पी आय आर सेन्सरमधील युक्तीचा मूलत सेन्सरशी जास्त संबंध नाही परंतु खरोखर त्यासह ऑप्टिक्स देखील आहेत तर माधुरी आता आपण तीन वेगवेगळ्या प्रकारच्या लेन्स दाखवू ज्या कोणत्याही पी आय आर प्रणाली सोबत असाव्यात तिच्या हातातली पहिली एक गोल्फ बॉल लेन्स आहे कारण आपण पाहू शकता की हे एक लेन्स आहे जे शोधून देते आणि आम्ही त्यास वर कसे ठेवतो आपण तेथे लेन्स सिस्टमच्या वर ठेवता आणि मग ते जवळपास 120 डिग्री कोनातून कोणतीही गती आढळल्यास ते शोधण्यात सक्षम आहे तर हा एक प्रकारचा लेंस आहे असे समजावे की आता आपल्याला हा हवा आहे समजा आपल्याला आता इतकी उच्च बँडविड्थ किंवा बीम विड्थ नको आहे आपण खरोखर स्पॉट लेन्ससाठी जाऊ शकता आणि माधुरीच्या हातात स्पॉट लेन्स आहेत ज्याची फोकल लेंग्थ आपल्याला स्पॉट लेन्स विरूद्ध ठेवावी लागेल विद्यार्थी होय त्याच्या फोकल लेन्थ वर एकाग्र करू जेणेकरून ते आपल्याला एक सिग्नल देऊ शकेल तर हे बीमची रुंदी कमी करण्यासारखे आहे आता आणखी एक प्रकारचे लेन्स जे मूलत बहुतेक लोक वापरतात त्यांना मल्टी लेन्स म्हणतात जे आपण येथे पाहत आहोत त्या लेन्सला विरुद्ध रोखून ठेवू शकतो तर अशा काही रेषा असतील जो कॅमेरा कॅप्चर करू शकतो विद्यार्थीः संदर्भ वेळ 4753 स्लाइड वेळ पहा 4754 आपण येथे रेषा पाहू शकता प्रत्येक ओळ एक शोधण्यासारखी आहे जर ती पीआयआर लेन्सच्या विरूद्ध हे स्थापित होत असेल आणि जर ती तेथे सक्षम होत असेल आणि जर एखादा माणूस खरोखर तिथे गेला तर येथे एकसारखे अनेक एनालॉग सिग्नल दिसतील जे आपल्याला सिग्नल डिटेक्ट करून देइल मानवी हालचाल झाल्यास किंवा मानवी शरीर डावीकडून उजवीकडे किंवा उजवीकडून डावीकडे ओलांडते तेव्हा आपण शोध घेत असता आपल्याला एक छान साइन वेव्ह मिळेल जसे की आपण सिग्नलच्या पोलॅरिटीवरून पाहू शकता तसेच आम्ही हे दाखवून देऊ की ती व्यक्ती खरोखरच डावीकडून उजवीकडे किंवा उजवीकडून डाव्या बाजूस क्रॉस झाली आहे की नाही हे आपण पाहू शकतो आणि ती दिशा दाखवणे देखील शक्य आहे अँप्लिटयूडवरून आम्ही प्रत्यक्षात पीआयआरपासून कोणत्या प्रकारचे अंतर प्रत्यक्षात सापडले हे सांगू शकतो तर हे सेन्सरबद्दल आहे आता कल्पना करा की ही माहिती आता चालू आहे आणि आता ती एका प्रकाशकाने हस्तगत केली गेली आहे जो हा डेटा घेऊ इच्छित आहे त्याने येथे असलेल्या ब्रोकर अभिरामीकडे पाठवला स्लाइड वेळ पहा ४९१३ आणि ती आपल्याला मोबाइल फोनसह दर्शवेल आपण एंड्रॉइड फोनवर आपण एक साधे एप्लिकेशन कसे सुरु करू शकतो ज्याद्वारे मोशन आणि पेलोड असलेले डिटेक्शन म्हणून संबंधित विषय असा डेटा खरोखर प्रसारित केला जाऊ शकतो तर येथे अ एपचा संदर्भ आहे विद्यार्थी संदर्भ वेळ 4946 माझे एमक्यूटीटी जे आपण गुगल प्ले वरून डाउनलोड करू शकता आणि आपण पाहू शकता की हा एक अगदी सोपा इंटरफेस आहे स्लाइड वेळ पहा ४९४७ तेथे डॅशबोर्ड आहे तेथे एक सबस्क्राईब आहे तेथे एक प्रकाशन आहे आणि आपण तेथे संग्रहित संदेश देखील पाहू शकतो आणि आपण करू इच्छित असलेल्या कोणत्याही विशिष्ट ट्यूनिंगसाठी एक साधे बटण आहे आणि येथे वर काळजीपूर्वक पाहिल्यावर दिसेल कि हा प्रकाशक खरोखर एखाद्या ब्रोकरशी संपर्क साधत आहे आणि तुम्हाला ब्रोकरचे नाव अगदी वरच्या बाजूस दिसू शकते ज्याला ब्रोकर डॉट हिवॅम्प डॉट कॉम असे म्हणतात मूलत हा दलाल जो येथे त्रिकोण आहे तो कुठेतरी क्लाउड मध्ये आहे कुठेतरी इंटरनेटवर आहे स्लाइड वेळ पहा ५०३१ येथे फिजिकल मशीन नाही आपल्याकडे कोणत्याही पायाभूत सुविधा असणे आवश्यक नाही हि त्याची खरी विशेषता आहे आणि जर या फोनमध्ये इंटरनेट कनेक्शन असेल जे कि बहुतेकवेळा ३ जी ४ जी फोनने हा संदेश प्रसारित करू शकतो ज्यात मूलत विषयाचे नाव गती असे आहे आणि त्याचे पेलोड असे नाव आहे तर अभिरामी हे करण्यास कशी सक्षम आहे ते पाहू आणि अर्थातच या डेटासाठी एक ग्राहक देखील आहे आपण पाहू शकता की आपल्याला मनुष्यांनी असे करण्याची आवश्यकता नाही जेव्हा डेटा या फोनवर येतो तेव्हा त्याचा शोध लागतो कारण हा सेन्सर नोड सारखा इंटरफेस केला जातो आणि ते संदेश आपोआप ग्राहकांपर्यंत कसा येतो ते आपण पाहूया स्लाइड वेळ पहा ५१२४ तर सर्व कॉन्फिगरेशन आता सबस्क्राइबर्सवर दाखविल्या जाऊ शकतात तर आता माधुरी आणि अभिरामी येथे आहेत माधुरी ही एका ग्राहकांच्या भूमिकेत आहे आणि अभिरामी ही ग्राहक आहे ज्याला डेटा आवश्यक आहे हे एका नोडसारखे आहे आणि हे दुसरे नोड आहे बरोबर आपण म्हटल्याप्रमाणे या विषयाचे नाव गती आहे व आता पहिली पायरी म्हणजे माधुरी या विषयाचे नाव देईल तर ती गती टाइप करेल आणि त्या विषयाची सदस्यता घेईल आपण जर इथे मेसेज पहिला तर त्यात गती असेल विद्यार्थी होय तेथे डिटेक्टर किंवा ज्ञात नसलेले असे काही आहे का विद्यार्थी नाही म्हणून तो कोणत्याही घटनेची वाट पाहत आहे विद्यार्थी होय पी आय आर सेन्सरद्वारे यास जोडलेले आहे विद्यार्थी होय प्रकाशक आता ती या विषयाचे नाव मोशन आहे असे संदेश पाठवते आणि हाच संदेश मिळतो विद्यार्थीः सापडला शोधले गेले आणि ती ते प्रकाशित करणार आहे आपण आता ती प्रकाशित करीत असल्याचे पाहू शकता आणि म्हणते की त्याने येथे डेटा प्रकाशित केला आहे आणि आम्ही येथे ते पाहण्यास सक्षम असावे कि जे आपल्याला आढळले ते योग्य आहे हे स्पष्ट सूचक आहे की ते फिजिकली कनेक्ट केलेले नाहीत ते त्यांचा संदेश स्वतंत्रपणे एमक्यूटीटी ब्रोकरला पाठवित आहेत आणि ब्रोकरचा विषय आहे आणि डेटामध्ये असलेली विषयाची माहिती विषयाविरूद्ध ठेवलेली आहे आणि सर्व सदस्यांना दिले आहे त्या विशिष्ट विषयाच्या रुटिंगसारखे आहे तर आता या मशीनला डेटा प्राप्त झाला आहे येथून बर्याच मनोरंजक गोष्टी घडू शकतात बरोबर ज्याचे हे काय होऊ शकते अशी माहिती मिळाली की ज्याला एखादे शोध सापडल्यावर तो प्रणालीला संदेश परत पाठवून रेकॉर्डिंग सुरू करण्यास किंवा दरवाजाचा प्रवेश सुरू करण्यास सांगू शकतो आणि अशीच माहिती पुढे आली तर आपण या प्रोटोकॉलचा उर्वरित भाग त्याच्या संपूर्ण आर्किटेक्चरमधील कोर्सच्या पुढील भागात पाहू